पुढे मोटर मध्ये टॉर्क विकसित केला जातो म्हणूनच याला गती दिली जाते हा कम्युटेटर विभाग हे ब्रशेस आहेत आणि ही कंडक्टर ठेवलेली बाजू आहे येथे हे पहा की येथे हे फ्लक्स बनवित आहे आणि हे N पोल आहे आणि येथे ते S आहे येथे ते बिंदू आहे तर याचा अर्थ असा आहे की चालू प्रविष्ट करणे आणि तेथे जागा सोडणे म्हणजे येथे आहे हे convention आहे आणि हे टॉर्क चे उत्पादन आहे ते आकारात दंडगोलाकार होते तर गोष्टी सोप्या आहेत आता जेव्हा मशीन चे क्षेत्र उत्साहित होते आणि ते आणि संभाव्य फरक मशीन टर्मिनल्स वर प्रभाव पाडतात तेव्हा आर्मेचर winding मध्ये विद्युत् प्रवाह टॉर्क तयार करण्यासाठी वायु अंतराच्या प्रवाहासह प्रतिक्रिया देतो ज्यामुळे आर्मेचर फिरते हे आकृती 3 आहे आणि हे दोन ठिपके येथे आहेत हा मूलतः न्यूट्रलक्षेत्र आहे तर आकृती 13 मोटर मध्ये टॉर्क चे उत्पादन स्पष्ट करते जेव्हा ब्रश न्यूट्रलअक्षांवर असतात तेव्हा उत्तर ध्रुवाखाली पडलेले सर्व आर्मेचर कंडक्टर प्रवाह वाहतात दिलेल्या दिशेने तर दक्षिणेकडील अक्षांच्या खाली असलेले लोक उलट दिशेने प्रवाह वाहतात तर हे पहा तर हे न्यूट्रलझोन आहे तर उत्तर प्रवाह अंतर्गत सर्व कंडक्टर अंतर्गत सर्व प्रवाह एका दिशेने वाहतात आणि दक्षिणेकडील अक्षांच्या दक्षिणेकडील वाहक दुसर्या दिशेने प्रवाहित करतात कारण ते पृष्ठ दुसर्या प्रदेशात जात आहे आणि हे ब्रश आहे तर कम्युटर्स न्यूट्रलअक्षामधून जाताना प्रत्येक आर्मेचर कॉइल मध्ये वर्तमान चालू करतात तर आर्मेचर फिरत असताना वरील संबंध कायम राखले जातात तर जेव्हा आर्मेचर कम्युटेटर विभाग फिरवेल जेव्हा हे न्यूट्रलअक्ष पार करते तेव्हा हे झटपट असते तेव्हाच हे धोक्याचे असेल तर या दोन ब्रशची ही ध्रुवीयता दोन ब्रशेस नेहमीच एसए राहील तर डीसी मशिनमध्ये असे अनेक ब्रशेस आहेत ज्याला ओपन डीसी मशीन पाहिल्यास अनेक कम्युटेटर सेगमेंट म्हणतात तर त्या बाबतीत तो न्यूट्रल अक्षातून करंट जातो त्यामुळे आर्मेचर फिरतेवेळी वरील संबंध कायम राखले जातात तर कम्युटेटर प्रत्येक आर्मेचर कॉइलमध्ये करंट जातो तर पुढील उत्तरेकडील सर्व कंडक्टर अंतःप्रवाह वाहून नेणारे प्रवाह आहेत ज्या मी फ्लक्स कॉन्व्हिजन द्वारे दर्शविल्या आहेत ज्या अधोरेखित कार्य शक्ती निर्माण करण्यासाठी गॅप फ्लक्स सह प्रतिक्रिया देतात आणि हे घड्याळाच्या उलट दिशेने टॉर्क चा प्रतिकार करते म्हणूनच याला आकृती असे म्हणतात कारण या चुंबकीय क्षेत्रापासून दुर्बल असलेल्या आकृतीमध्ये हे सर्व बल आरेख आहे या आकृतीपासून प्रत्येक ठिकाणी ती ती डाऊन डाऊनलोड आहे हे वरच्या दिशेने आहे त्यावरून हे कळू शकते की टॉर्क विकसित होईल तर त्या अंतर्गत आणि यामुळे खालच्या बाजूला कार्यरत असणारी शक्ती आणि घड्याळाच्या विरूद्ध दिशेने ठिपके निर्माण करेल तसेच दक्षिणेकडील ध्रुव अंतर्गत वाहक बाह्य प्रवाह वाहून वाहतात जे ऊर्ध्वगामी शक्ती तयार करतात ज्यामुळे ही शक्ती प्रतिरोधक घड्याळाच्या दिशेने टॉर्क ला निर्माण करते तर त्याअर्थी जर हवेतील अंतर प्रवाह असेल तर सर्व बिंदूंकडे रेडियल निर्देशित असेल म्हणून प्रत्येक शक्ती स्पर्शिकरित्या कार्य करते आणि उत्पन्न करते ज्यास वळण बलाच्या गुणाकार त्याच्या लीव्हरआर्म सारखे होते म्हणूनच कंडक्टर च्या मध्यभागी शाफ्ट च्या मध्यभागी रेडियल अंतर आहे तर अशाप्रकारे आपल्याला बलाचे समीकरण कसे कळेल emf समीकरण आपल्याला माहित आहे म्हणूनच टॉर्क ची विशालता प्रत्येक कंडक्टर E b IL करेल ही शक्ती ra न्यूटन मीटर आहे मग प्रत्यक्षात याला जे जे म्हणतात त्याचे मोजमाप करते की यामधून हा एक दंडगोलाकार आकार आहे हा एक सिलेंडर आकार आहे जो आकृतीत दर्शविला जात नाही हे मध्यभागी तयार केले जाते हे त्या भागावर तर ही त्रिज्या आहे हे सर्व लिहित आहे म्हणून काळजीपूर्वक वाचा हे माझे टॉर्क समीकरण B IL r न्यूटन मीटर आहे आता जर मोटर मध्ये झेड कंडक्टर असतील तर एकूण टॉर्क विकसित झाला असेल आर्मेचर bEb IL r Z न्यूटन मीटर असेल कारण ते एका कंडक्टर साठी होते परंतु एकूण bEb IL r Z न्यूटन मीटर बीईड करेल आता बी फ्लक्स डेन्सिटी वाफ मीटर2 एम्पीयर असलेल्या कंडक्टर मध्ये इरमॅचर करंट मीटर असलेल्या प्रत्येक कंडक्टर ची लांबी l आणि आर सरासरी त्रिज्या आहे ज्यावर कंडक्टर ठेवले जातात जे मीटर देखील असतात आणि झेड एकूण आर्मेचर कंडक्टर ची संख्या आता जर आयए आर्मेचर करंट असेल तर मी आयए ओल अ याचा अर्थ असा की मी काय म्हणतो मी आर्मेचर करंट आहे नंतर आणि बर्याच समांतर मार्ग आहेत म्हणून मी आयए ओल ए असावे तर दुसरी गोष्ट म्हणजे फ्लक्स डेन्सिटी B पाहिजे B ∅ लहान a आणि a समांतर मार्गाची संख्या तर हे एकसारखेपणाचे आहे म्हणूनच ते समान प्रमाणात वितरीत केले जाते तर हे a आहे वेबर प्रति मीटर 2 fl हे फ्लक्स आहे आणि a हा क्रॉस सेक्शनल एरिया आहे आपण हे पाहू आता त्रिज्या r वर a क्रॉस सेक्शनल फ्लक्स पथ याचा अर्थ असा आहे की ते देखील एक सिलेंडर आहे ते पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 2π rl आहे जर l ची लांबी असेल तर r त्रिज्या आणि त्रिज्या r वर त्रिज्या पथ असेल याचा अर्थ असा की मुळात ते 2 π rlp असते जे प्रति खांबाचे पृष्ठभाग असते म्हणूनच फ्लॅक्सचे क्रॉस सेक्शनल एरिया ज्याला आपण म्हणतो त्रिज्या r वर फ्लक्स पथ आहे ते p वर 2 π rl असेल 2 π rl असे आहे की दंडगोलाकार आहेत तर पृष्ठभाग क्षेत्र आहे म्हणून जर सर्वांना पर्याय मिळाला तर T Z∅L I r upon 2 π rl P A न्यूटन मीटर आहे किंवा आम्ही T Z∅ Ia upon 2 π P A न्यूटन मीटर किंवा 0 159 वर लिहू शकतो नंतर Z∅ P Ia upon a 7 हे 1 2 π बनवा हे 0 159 आहे परंतु T हे एक स्थिर आहे तर T या सर्व गोष्टी स्थिर आहेत म्हणून आम्ही लिहू शकतो T K ∅ I आहे तो ∅ Ia दर 0 159 ZP A एक स्थिर आहे ZP माझा अर्थ असा आहे की मी दर एक ZP घेतला आहे 2 π A वर तो एक स्थिर आहे तर टॉर्क हे प्रमाणित आहे फ्लक्स आणि आर्मेचर करंटच्या उत्पादनाशी कोणत्या प्रमाणात आहे आणि त्या डीसी मशीन फ्लक्स प्रत्यक्षात फील्ड करंटवर अवलंबून असतात तर फ्लक्स हे फील्ड करंटचे प्रमाण आहे आम्ही मालिका मोटर आणि ते कसे आहे ते पाहू म्हणजे याचा अर्थ असा नाही की ही येथे चिन्हांकित केलेली नाही परंतु हे सांगत आहे की प्रत्यक्ष प्रवाहात व्यावसायिक असणे आवश्यक आहे याचा अर्थ असा की टॉर्क प्रत्यक्षात तत्सम आहे फील्ड करंटचे आणि आर्मेचर करंटचे उत्पादन त्याऐवजी ∅ आम्ही बनवले गेले तर ते आहे आता डीसी मोटर चे समकक्ष सर्किट आता या आकृत्याने काढले आहे ही स्वतंत्रपणे उत्साही डीसी मशीन DC मोटर आहे तर क्षेत्रात म्हणजे प्रत्यक्षात वेगळा पुरवठा केला जातो वेगवेगळ्या स्त्रोतांकडून DC पुरवठा स्वतंत्रपणे क्षेत्रात दिला जातो आणि यालाच हे मोटर असे म्हणतात हा पुरवठा व्होल्टेज आहे हा आर्मेचर रेझिस्टन्स ra जो खूप छोटा आहे Eb बॅक emf आहे ध्रुवपणा चिन्हांकित आहे येथे Ia समान आहे IL आर्मेचर करंट लोड करंट r 0 असताना ही अट आहे वास्तविक जेव्हा DC मशीन सुरू कराल तेव्हा प्रथम वर्षाला कदाचित पहाल की ती सुरू करण्यासाठी डीसी मशीन चा R जास्तीतजास्त पाहिजे कारण जितक्या लवकर आम्ही परत emf चालू करतो तितक्या लवकर तिथे नसतो आणि अगदी थोड्या वेळाने तिथे कमीतकमी मूल्य असेल मग DC मोटर चा आर्मेचर रेझिस्टन्स खूपच कमीआहे म्हणून जर येथे कुठेतरी फ्यूज ला जोडले नाही तर एक प्रचंड प्रवाह वाहेल आणि फ्यूज निकामी होऊ शकेल म्हणूनच प्रतिकार जास्तीत जास्त असावा आणि नंतर तिथे पुरवठा सुरू करा मग हळू हळू सुरू होते आणि हळू हळू नंतर बॅक emf विकसित होईल आता त्या नंतर मी वेग वाढवितो आणि हळू हळू प्रतिकार कमी करतो आणि हा प्रतिकार 0 वर आणतो परंतु प्रयोगशाळेत आपण असे करतो की आम्ही एक SP ST सिंगल पोल सिंगल थ्रो स्विच कनेक्ट केलेला असतो आणि हा प्रतिकार जास्तीत जास्त होईल जेव्हा हा स्विच खुला आहे हा प्रतिकार 0 वर कट केल्यामुळे कमी प्रतिकार असू शकतो कारण हा स्विच बंद केल्यावर हा मार्ग असा असेल तर हे यापासून पूर्णपणे बंद आहे आणि हे जवळ येताच या सर्किटमध्ये कोणतेही सर्किट रेझिस्टन्स बाह्य बाह्य प्रतिरोध बंद होत नाही तर गती थोडीशी वाढेल इतक्या लवकरात लवकर ते सापडेल कारण येथे संपर्कामुळे किंवा अजूनही काही आहे म्हणून काय प्रतिकार होता म्हणूनच SP ST सिंगल पोल सिंगल थ्रो स्विच वापरा जे त्याला बंद करू शकेल याचा अर्थ असा की R जास्तीत जास्त आहे तेथे प्रारंभ करा आणि नंतर जेव्हा पुरवठा हळू करा आणि स्टार्टर संबंधित या कोर्स मध्ये अभ्यास होणार नाही DC मशीन स्टार्टर अभ्यास करणार नाही पण वेग येताच हळूहळू प्रतिकार कमी करेल आणि प्रतिरोधक 0 होईल एकदा R 0 आहे चालू स्थिती नंतर या SPST स्विचला बंद करा जेणेकरून हे पूर्णपणे कापले जाईल आणि या मार्गावर जाईल तर DC मोटर चालू करण्यासाठी हे स्वतंत्रपणे कार्यरत आहे आणि V टर्मिनल व्होल्टेज आहे आणि Eb हे बॅक एएमएफ आहे तर या प्रकरणात आणि हे Rf आहे Rf हे फील्ड रेझिस्टन्स आहे हे फील्ड आहे हे देखील बदलू शकते हे विशिष्ट क्षेत्रात अतिरिक्त प्रतिरोधक Rf आहे आणि हे फील्ड रनिंग आणि फील्ड रेसिस्टन्स Rf आहे आणि हा पुरवठा आहे तर आरसी आहे डीसी मशीन साठी R फारच लहान आहे मी एक प्रश्न ठेवला प्रयोगशाळेतील DC मशीन चा आर्मेचर रेझिस्टन्स हे कसे मोजता येईल हा विचार करण्याचा प्रश्न आहे तर आयए आर्मेचर करंट लोड करंट आणि Eb V Ia R ra अर्थात स्थिती R 0 नंतर येथे लागू असल्यास KVL ला या सर्किटमध्ये वापरा मग सर्व काही चिन्हांकित केलेली ध्रुवीकरण सहजतेने मिळेल यामुळे Eb V Ia ra R ra होईल परंतु चालू स्थिती R 0 मिळेल आता जर हे आहे आणि हेच S शंट मोटर आहे तर या प्रकरणात शंट फील्ड येथे हे फील्ड वळण आहे आणि हे Rf आहे तर येथे SPST मी दर्शविलेले नाही परंतु येथे देखील ठेवू शकतो तर याचा अर्थ असा की येथे देखील ते ठेवले जाऊ शकते परंतु येथे दर्शविलेले नाही तर मी आता हे साफ करीत आहे तर या प्रकरणात देखील तत्व व एकसारखीच राहील येथे एकांतात राहतील जे मशीन ला पुरवठा आणि शंट फील्ड देत आहेत कारण आपण समांतर जोडलेले आहेत तर हे फील्ड रेझिस्टन्स शंट फील्ड आहे ते Rf आहे बाह्य प्रतिरोध तिथे आहे Rf कारण जर Rf घालणे समाविष्ट करणे प्रतिकार बदलू शकतो म्हणूनच हे फील्ड करंट हे नियंत्रित करू शकते जर If फील्ड करंट आम्ही प्रवाह नियंत्रित करीत आहोत तर परंतु तरीही चालू स्थितीत R 0आहे तर जर If V upon Rf Rf कारण हे विद्यमान असेल तर If व्होल्टेज हे समांतर सर्किट आहे तर जर IfV upon Rf Rf असेल आणि KVL लागू केल्यास जर सेवेचा उपयोग केला तर तो मला I Eb V Ia R ra परंतु कार्यरत स्थिती r 0 आणि येथे KCL लागू केल्यास ही आर्मेचर करंट लागू केल्यास ही लाईन करंट आहे आणि हे त्याला फिल्ड करंट म्हणतो जर आपण या दृष्टीकोनातून हा मुद्दा लागू केला तर आपण KCL लागू केला तर या टप्प्यावर KCL लागू केल्यास Ia IL If मिळेल तर ही सोपी गोष्ट आहे म्हणून मालिका प्रत्यक्षात सिरीज वायंडिंग प्रत्यक्षात ती त्या आर्मेचर सह मालिकेत आहे तर अशा परिस्थितीत मालिका मोटर साठी आर्मेचर करंट लोड करंट फील्ड करंट येथे दाखल केलेली मालिका ही शृंखलामध्ये आहे आणि ती शृंखलामध्ये आहे आणि ही बॅक एएमएफ आहे आणि ही व्ही आहे तर ही मालिका मोटर आर्मेचर करंट फील्ड करंट लोड करंट मधील मालिका मोटर आहे तर ही मालिका फील्ड रेझिस्टन्स RS आहे आणि जर इथे लागू असेल तर त्याला KVL देखील म्हणतात तर आपल्याला Eb V Ia R S ra मिळेल RS मालिका क्षेत्रातील प्रतिकार आहे मालिका क्षेत्राची वस्तुस्थिती कशी नियंत्रित करावी या अभ्यासक्रमात याचा अभ्यास केला जाणार नाही फक्त काही मूलभूत प्रथम वर्षाच्या पातळीवर जाऊ शकले नाहीत तर हे Eb V Ia R S ra तर आता एक लहान उदाहरण घ्या समजा 230 व्होल्टची शंट मोटर कोणतीही लोड नसल्यास 800 आरपीएमवर धावते आणि 5 अँपिअर घेते आर्मेचर आणि फील्ड विंडिंग चा प्रतिकार अनुक्रमे 0 आणि 230 मोटर लोड झाल्यावर त्याच्या गतीची गणना करा आणि मुख्य वरून 60 अँपिअर घ्या ही समस्या आहे तर लोड ची अट तसेच दुसरे लोड म्हणू नका जेव्हा ते लोड होते तेव्हा ते 60 अँपिअर घेते परंतु कोणत्याही लोड वर ते 5 अँपिअर घेत आहे 2 अटी आणि इतर गोष्टी दिल्या आहेत तर आम्हाला हा वेग शोधावा लागेल तर ही कोणतीही लोड अटी नाहीत ही शंट मोटर सर्किट डायग्राम आहे हे IL 0आहे कारण 230 व्होल्ट व्होल्टेज पुरवठा व्होल्टेज Vआहे Rf येथे दिलेला आहे 230 Ω कोणतेही बाह्य प्रतिरोध येथे दर्शविलेले नाही Ia 0 raला 0 2 Ω दिले गेले आहे आणि लोड गती 800 rpm नाही आणि हे बॅक emf आहे तर Rfवर 230 फील्ड करंट असल्यास 230 पुरवठा असेल तर 230 Rf आहे तर 230230 हे 1 अँपिअर आहे तर Il 0 ला 5 अँपिअर दिले गेले आहे कारण येथे हे दिले गेले आहे की कोणतेही लोड नसते आणि 5 अँपिअर घेते आणि हे रेषेतून 5 अँपिअर करंट चालवित आहे म्हणून आयएल 0 5 अँपिअर म्हणून आयए 0 आयएल 0 जर असेल तर 5 1 तर आय 0 4 अँपिअर म्हणूनच या सर्किटमध्ये केवळ Eb 0 V ra Ia 0 मागील emf शोधा तर Eb 0 230 आहे ra 0 25 Ia 0 4 आहे तर Eb 0 229 व्होल्ट आहे आता हे लोड स्थितीत नाही आता जेव्हा हे लोड केले जाते तेव्हा वरची सर्किट असते ज्यामध्ये 60 अँपिअर विद्युतप्रवाह चालू असतो आणि सध्याचे Ia 1म्हणते 0 25 ra आहे वेग काय आहे ते शोधून काढावे लागेल आणि हे 230 Ω आहे याचा अर्थ फील्ड करंट काय आहे जर 231 यावर 231 अँपिअर वापरा तर कोणत्याही लोड किंवा पूर्ण ओरेटवर हे लोड फील्ड चालू राहणार नाही ते पुन्हा 1 एम्पियर आहे याचा अर्थ फ्लक्स स्थिर राहतो दोन्ही प्रकरणे फील्ड करंट स्थिर म्हणजे फ्लक्स स्थिर राहतो म्हणून आयए 1 आयएल असेल तर तर 59 अँपिअर 60 1 म्हणून एबी 1 व्ही असेल V Ia 1 ra 0 तर मी लिहीत आहे की हे Eb 1 215 25 व्होल्ट मिळेल हे मिळेल तर हे भारित अवस्थेवर आहे ही सर्किट फक्त दोन स्वतंत्र सर्किट काढते DC सर्किट जसे या सर्व परिस्थिती पाहताच सोडवू तर यानंतर काय करेल आम्हाला माहित आहे की हा Eb ∅ Z N 60 P a K ∅ n समान आहे परंतु जर दोन्ही प्रकरणांमध्ये हे स्थिर असेल जर स्थिर असेल तर प्रवाह स्थिर असेल तर Eb 0 Eb 1 वर ∅0 लिहू शकते एन 0 वर ∅1 एन 1 कारण ही अशी स्थिती आहे जिथून एक समीकरण Eb 0 K ∅ 0 n 0 दुसरे समीकरण Eb 1 K ∅ ∅1 n 1 लिहू शकते तर के रद्द होईल कारण जिथे हे स्थिर आहेत तेथे ते ∅0 n 0 upon ∅1 n 1 आहे परंतु दोन्हीसाठी स्थिर असल्यास क्षेत्र स्थिर आहे वर्तमान 1 एम्पियर आहेत म्हणून ∅0 ∅1 तर जर ते ∅0 ∅1 असेल तर Eb 0 गणना 229 Eb 1 आम्ही गणना केली 215 25 n 0 आम्हाला 800 विभाजित n 1 गती माहित आहे म्हणून n 1 752 rpm हे उत्तर आहे आता आणखी 3 किंवा 4 उदाहरणनंतर घेऊ आता DC मोटर चे वैशिष्ट्य आहे आता प्रथम टॉर्क वर्तमान वैशिष्ट्य आहे डीसी मोटर साठी आम्हाला टॉर्क K ∅ Ia माहित आहे आता एक धंद्याची मोटर असल्यास फ्लक्स जवळजवळ स्थिर असतो आणि टॉर्क Ia च्या प्रमाणात आहे म्हणूनच मी घेतलेले मागील उदाहरण कारण DC शंट मोटर साठी फ्लक्स स्थिर राहतो कारण फील्ड चा पुरवठा व्होल्टेज अधिक निरर्थक स्थिर राहतो फील्ड रेझिस्टन्स कमी जास्त स्थिर राहतो म्हणून प्रवाह स्थिर राहील कारण फिल्ड करंट स्थिर म्हणजे फ्लक्स स्थिर असतो म्हणूनच Ia चे प्रत्यक्षात प्रमाणित टॉर्क म्हणजे जवळजवळ सरळ रेषांचे वैशिष्ट्य आहे तर म्हणूनच टॉर्क चालू वर्णांची वक्रता प्रत्यक्ष व्यवहारात सरळ रेष आहे आता मालिका मोटर च्या बाबतीत कारण आर्मेचर सह मालिकेत मालिका तर आर्मेचर करंट फिल्ड करंट म्हणजे फ्लक्स Ia चे प्रमाणित आहे कारण टॉर्क टॉर्क समजा K ∅ Ia मालिका मोटारीच्या वाहनांसाठी प्रत्यक्ष Ia कडे व्यावसायिक आहेत कारण मालिका मोटर Ia If कारण मालिका फील्ड आर्मेचर सह मालिकेत जोडलेले आहे म्हणून Ia If याचा अर्थ असा की IA च्या प्रमाणानुसार जर टॉर्क चा अर्थ प्रत्यक्षात Ia2 च्या प्रमाणात असेल तर म्हणूनच हे सर्व येथे लिहिले आहे म्हणूनच टॉर्क Ia2 च्या प्रमाणात आहे तर जर आपण वैशिष्ट्य रेखाटले तर हे टॉर्क आहे तर हे आयए आर्मेचर योग्य आहे शंट मोटर साठी ही सरळ रेषा आहे जी येथे येथे चिन्हांकित केलेली आहे आणि मालिका मोटर साठी ते परबोल आहे तर हे टॉर्क प्रवाह वैशिष्ट्य आहे मालिका मोटर आणि शंट मोटर ची प्रवाह वैशिष्ट्ये आहेत आता दुसरे म्हणजे वेग प्रवाह वैशिष्ट्य या प्रकरणात आम्हाला पुन्हा माहित आहे की पुन्हा back emf K ∅ n आहे खरं तर n बरोबर आहे उदाहरणार्थ आपण कॅपिटल N वापरला असेल परंतु n लहान n कॅपिटल N आता शंट मोटारीच्या बाबतीत आम्हाला हे परत माहित आहे emf V Ia ra चालू स्थितीत आम्हाला हे माहित आहे म्हणजे Eb V Ia ra आहे तर म्हणून Eb K ∅ n V Ia ra याचा अर्थ असा की n K V Ia ra ∅ लिहू शकतो जिथे K 1 K म्हणूनच शंट मोटारमध्ये प्रवाह more कमी अधिक प्रमाणात व्यावहारिकपणे स्थिर असतो आणि तो अधिक स्थिर आहे जो आपण पाहिले आहे की सध्याचे क्षेत्र अधिक स्थिर आहे म्हणून फ्लक्स स्थिर तर प्रवाह एक स्थिर आहे म्हणूनच Ia ra ड्रॉप खूपच लहान आहे कारण खरं तर मशीन खूपच लहान आहे DC मशीन खूपच लहान आहे तर हा Ia ra ड्रॉप V च्या 3 ते 6 टक्के इतका लहान आहे तर टक्केवारी ड्रॉप वेग नसल्यामुळे संपूर्ण लोड पर्यंत समान नसते म्हणूनच DC शंट मोटर ला स्थिर वेगवान मोटर मानले जाते कधीकधी ते हे प्रश्न विचारतात की DC शंट मोटर स्थिर वेगवान मोटर का असते हेच कारण आहे जेणेकरून लोड च्या वाढीसह तो वेग थोडा कमी झाला आहे तर मालिकेच्या बाबतीत मोटोरगेन n K V Ia ra आणि R S ही मालिका क्षेत्रातील प्रतिकार आहे जिथे आर एस विभाजित add जोडावे लागेल परंतु मालिकांमधील मोटर I Ia च्या प्रमाणात आहे कारण Ia काहीही नाही परंतु आर्मेचर करंट मालिकेच्या मोटर मधील फिल्ड करंट ∅ Ia आणि मालिका मोटर Ia Ia च्या प्रमाणात का आहे म्हणून n लिहू शकता K डबल V Ia ra R S Ia तर येथे प्रत्यक्षात हे असे काहीतरी आहे जर असे असेल तर ∅ प्रत्यक्षात Ia चे प्रमाण असेल ∅ K one Ia येथे K 1 Ia म्हणून पर्याय असल्यास K वर K 1 आपण K डबल म्हणू तर तसे केल्यास असे करत असल्यास असे येत आहे n K डबल V upon Ia ra R S हे स्थिर V आहे तर हा भाग स्थिर आहे आणि तो V upon Ia आहे आणि IA ∅aभारानुसार बदलू शकते कारण Ia प्रमाणित आहे लोड बदलल्यास आर्मेचर करंट बदलेल आणि आर्मेचर करंट फिल्ड करंट त्यामुळे फ्लक्स देखील बदलेल तसेच लोड सह दोन्ही Ia प्रमाणात बदलेल जर लोड वाढते तसेच लोड करंटसह वाढते तर Ia वाढते त्यामुळे VIa कमी होते कारण जर Ia वाढला तर VIa कमी होईल म्हणून मालिकेच्या मोटर साठी लोड गती वाढीसह कमी होईल तर जर मालिका मोटर वरून पूर्णपणे भार काढून टाकला असेल तर ∅ जर तो भार कमी केला तर लहान होईल आणि म्हणून Ia कमी होईल म्हणून Ia देखील कमी होईल V Iaखूप मोठी आहे आणि वेग खूप जास्त आहे म्हणूनच मालिकेच्या मोटर वरून पूर्णपणे भार काढून टाकणे धोकादायक आहे म्हणूनच मालिकेची मोटर नेहमीच लोड वर सुरू केली पाहिजे म्हणूनच या क्षेत्रामुळे मालिका मोटर कोणत्याही लोड वर का चालविली जाऊ नये असा प्रश्न विचारून ते कोणत्याही लोड वर चालवू नये याचा अर्थ असा आहे की मालिका मोटर जेव्हा जेव्हा प्रारंभ करायची असते तेव्हा कनेक्टिंग लोड सह प्रारंभ करा अन्यथा मालिकेच्या मोटर साठी भार पूर्णपणे काढून टाकणे हे धोकादायक आहे तर जर याचा अर्थ असा की शंट मोटर साठी ही वेगवान वैशिष्ट्य आहे हे शंट मोटर साठी आहे आणि मालिका मोटर साठी ही वेगवान वैशिष्ट्य आहे आता वेगवान टॉर्क वैशिष्ट्य म्हणजे आणखी एक आहे तर या प्रकरणात आणखी हेही आढळेल की शंट मोटार लोड साठी वेगवान टॉर्क वैशिष्ट्ये ही शंट मोटारसाठी अधिक वेगवान आहे तर असे म्हणायचे आहे की स्वरूप एकसारखे आहे DC मोटर ची गती प्रवाह आणि टॉर्क यांची वैशिष्ट्ये विकसित केली आहेत प्रत्येक प्रकरणात गती आणि टॉर्क मधील संबंध शोधला जाऊ शकतो शंट मोटर च्या बाबतीत थोडासा वेग आणि संपूर्ण भार कमी होतो मोटर ला स्थिर गती मोटर म्हणून मानले जाऊ शकते ही DC मोटर ची वेगवान टॉर्क वैशिष्ट्ये आहे त्याचप्रमाणे वेगवान टॉर्क वक्र मालिकेच्या मोटर स्वरूपाच्या बाबतीत वेग प्रवाह वक्र प्रमाणेच आहे तर हे दोन हे मी येथे मुद्दाम दिले नव्हते मी गणिताचे 1 किंवा 2 समीकरण येथे दिले नाही मी सुचवितो की छोटा अभ्यास आहे इतर दोन मी समजावून सांगितले आणि या दोघांचे हे स्वरूप आणि हे दोन विलक्षण गोष्ट आहे की 1 किंवा 2 समीकरण आहे आणि हे त्यांची वैशिष्ट्य आहेत तर पुढे त्याचे एक उदाहरण आहे म्हणून एक स्थिर मुख्य फील्ड ड्राइव्ह लोड असलेली 230 व्होल्ट शंट मोटर ज्याची टॉर्क 600 आरपीएम चालवित असताना गतीच्या घनशी संबंधित असते जर आर्मेचर सह 10 Ω प्रतिकार मालिकेत जोडला गेला तर तो किती वेगवान होईल हे शोधण्यासाठी 30 अँपिअर घेते जसे की 10 प्रतिकार त्याच्या आर्मेचर सह मालिकेत जोडला गेला तर याची गती शोधावी लागेल तर हे सर्किट आकृती आहे आणि हे दिले जाते की सतत मुख्य फील्डसह 230 व्होल्ट शंट मोटर असे लोड करते ज्याचे टॉर्क वेगच्या घन च्या प्रमाणात असते याचा अर्थ असा की टॉर्क एन क्यूब करण्यासाठी व्यावसायिक आहे 600 आरपीएमवर चालताना 30 अँपिअर घेते तो गती शोधू शकतो ज्यामुळे तो चालवेल 10 take लागतो प्रतिकार तो आर्मेचर सह मालिकेत जोडलेला आहे तर प्रथम सर्किट आहे जी Eb 1 बॅक emf आहे तर 30 अँपिअर ड्राईव्हिंग करण्यासाठी n 1 60 600 आरपीएम आणि V 230 व्होल्ट दिले जाते म्हणून जेव्हा n 1 दिले जाते तेव्हा Ia1 30 अँपेयर आहे आणि n 1 n 2 x पर्यंत जाऊ द्या एन 1 प्रथम 600 rpm चा वेग आहे आणि हे प्रमाण n 1 n 2 x घेते आणि आम्हाला Eb K ∅ n माहित आहे दुसरा सर्किट म्हणजे येथे 10 ओव्हर रेझिस्टन्स जोडलेला आहे तर आणि हे दुसर्या प्रकरणात आहे काय आहे Ia 2 आणि N 2 काय असेल आणि हे दिले आहे 230 व्होल्ट आणि हे फील्ड करंट If आहे आता परंतु फील्ड स्थिर आहे म्हणून त्या प्रकरणात ∅1 ∅ 2 ∅ आणि Eb 1 यावर Eb 2 नंतर ∅1 n 1 ∅ 2 असेल हे सर्व सूत्र पाठ असावे म्हणून Eb 1 upon Eb 2 n 1 upon n 2 x कारण आपल्याकडे n 2 x आहे तर आकृती वरून Eb 1 230 व्होल्टकडे दुर्लक्ष केले जाते तर या आकृती r मधील बॅक emf 230 व्होल्टकडे दुर्लक्ष केले आहे तर त्या प्रकरणात Eb 1 230 व्होल्ट असेल आकृती b Eb 2 पासून 230 10 Ia 2 होईल कारण 10 Ω प्रतिरोध जोडला गेला आहे तर ते 230 10 Ia 2हे Eb 1 upon Eb 2 विभागून 2 230 रोजी 230 10 Ia 2x कारण Eb 1 यावर Eb 2 n 1समीकरण 2 पासून एन 2 x वर तर याचा अर्थ असा की क्रॉस गुणाकार आणि हे दिले की टॉर्क गतीच्या घन प्रमाणित आहे म्हणून आम्ही T 1 to T 2 n 1 n 2 संपूर्ण घन जो x घन आहे म्हणून लिहू शकतो म्हणून T 1 T 2 x क्यूब तर पहिली अट आणि ही दुसरी अट आहे आम्हाला टॉर्क K ∅ Ia माहित आहे म्हणून आम्ही T 1 upon T 2 ∅1 Ia लिहू शकतो प्रथम प्रकरण विभाजित ∅ 2 Ia Ia 2 दुसरा केस परंतु प्रवाह शंट मोटर साठी स्थिर राहतो ∅1 ∅ 2 येथे ते ∅1 in मध्ये आहे २ याचा अर्थ असा आहे की तो आयए १ वर असेल २ याचा अर्थ T 1 upon T 2 30 upon Ia 2 x cube वर कारण हे x क्यूब आहे म्हणून 30 upon Ia 2 x3 Ia 2 30 x3 हे समीकरण 5 आहे हे Ia 2 येथे पर्याय आहे पर्याय असल्यास हे समीकरण घन करेल x 2 30 upon 23 0 तर हे क्यूबिक समीकरणात 3 सोल्यूशन्स आहेत तर थोड्या वेळासाठी प्रयत्न केल्यास x 1 55 मिळेल याचा अर्थ असा की n 1 upon n 2 x म्हणून n 1 60 600 rpm आहे आणि x 1 तर n २ ही 387 rpm असेल हे n २ साठी उत्तर आहे आणि Ia२ ला Ia 2 I 1 upon x cube मिळेल तर 30 ते 1 55 क्युबवर Ia 2 अंदाजे 8 अँपिअर असेल हे समीकरण Eb आणि एरर ट्रायल आणि अंतर्ज्ञानातून त्रुटीसाठी प्रयत्न करावे लागतात तर अशाना वाजवी मूल्ये मिळतील म्हणजे अंदाजे मूल्ये मिळतील तर दुसरी गोष्ट म्हणजे DC मोटर चे स्पीड कंट्रोल तर आम्हाला Eb ∅ Z n 60 P A माहित आहे तर n Eb वास्तविक V आर्मेचर सर्किटमध्ये असणारा ड्रॉप